if for आणि while वापरून कंट्रोल फ्लो कसा बदलायचा हे आपण पाहिले आहे आपण सशर्त अंमलबजावणी करू शकतो आपण वारंवार अंमलबजावणी करू शकतो आमच्या टिपिकल पायथन प्रोग्राममधील शेवटचा घटक एक फंक्शन आहे फंक्शन म्हणजे काय फंक्शन हे विधानांचा समूह आहे जे दिलेले कार्य करते त्यामुळे अर्थातच आपण मुख्य प्रोग्रामचा भाग म्हणून फंक्शन कोड लिहू शकतो परंतु ते वेगळे करून आपण तार्किकदृष्ट्या कार्याचे युनिट वेगळे करू शकतो आणि बर्याचदा ही फंक्शन्स वेगवेगळ्या युक्तिवादांसह वारंवार कॉल केली जातात तर ते गणनेचे एकक बनवतात जे वेळोवेळी वारंवार वापरले जाऊ शकतात आपण अनौपचारिकपणे पाहिल्याप्रमाणे def स्टेटमेंट वापरून फंक्शन्स परिभाषित करतो म्हणून फंक्शनचे नाव व्याख्या परिभाषित करते या प्रकरणात आपण फक्त त्याला f म्हटले आहे सामान्यतः आपण त्यास अधिक अर्थपूर्ण नावे देऊ नंतर असे म्हटले आहे की हे फंक्शन इनपुट म्हणून तीन मूल्ये घेते म्हणून त्यांना पॅरामीटर्स किंवा आर्ग्युमेंट्स म्हणतात तर पहिल्याला a दुसऱ्याला b आणि तिसऱ्याला c म्हणतात आणि a b आणि c फंक्शनच्या प्रोग्रॅमच्या मुख्य भागामध्ये दिलेल्या मूल्यांना या फंक्शनला पास केले जाते कॉल फंक्शनमध्ये आपल्याला रिटर्न असे स्टेटमेंट असू शकते फंक्शनचा मुख्य भाग आपल्याकडे if while आणि for साठी होता तसा इंडेंट केला जातो आणि रिटर्न स्टेटमेंट समोर आल्यास ते असे सांगते की या टप्प्यावर फंक्शनची अंमलबजावणी समाप्त होईल आणि आपण जिथून फंक्शन कॉल केले तिथून v नावातील मूल्य रिटर्न मिळेल हे कोणतेही एक्सप्रेशन असू शकते आम्हाला फक्त एक कॉन्स्टन्ट किंवा v प्लस वनचा रिटर्न यापैकी काहीही मिळू शकते जेव्हा आपण एखादे फंक्शन कॉल करतो तेव्हा आपल्याला अर्ग्युमेंट्स साठी मूल्ये पास करावी लागतात आणि हे नेमके त्याच प्रकारे केले जाते जसे एखाद्या नावाला मूल्य नियुक्त केले जाते समजा आपल्याकडे असे फंक्शन आहे जे x घेते आणि त्याला पॉवर n असते कोड काय करत आहे हे समजून घेण्यासाठी फंक्शन पाहू उत्तराचे मूल्य 1 आहे असे आपण गृहीत धरतो आणि आता 0 ते n वजा 1 या रेंज मध्ये असलेल्या i साठी आपण x चा गुणाकार उत्तरामध्ये करतो त्यामुळे आपल्याला x वेळा x वेळा x n वेळा प्रभावीपणे मिळतात प्रत्येक वेळी जेव्हा आपण या लूपमधून जातो तेव्हा आपण आणखी एक x गुणाकार करतो आणि शेवटी आपल्याला मिळालेले उत्तर परत करतो आता आपण कोडमध्ये हे फंक्शन वापरण्याचा मार्ग म्हणजे फॉर्मचे एक्सप्रेशन लिहिणे पॉवर 3 5 असे लिहू तर स्पष्टपणे याचा अर्थ काय आहे की x साठी 3 वापरावे आणि n साठी 5 वापरावे आणि नंतर आपण हा कोड x साठी 3 आणि n साठी 5 या मूल्यांसह करू वास्तविक तुम्ही कल्पना करू शकता की जेव्हा आम्ही हा कोड रन करतो तेव्हा असे वाटते की हा कोड आमच्या प्रोग्राममध्ये या असाइनमेंटच्या आधीच्या टप्प्यावर समाविष्ट केला जातो तर हे असाइनमेंट मुळात x नावाचे मूल्य या 3 ने पास केलेल्या मूल्यावर सेट करा n ला 5 वर सेट करा असे म्हणते जेव्हा तुम्ही फंक्शन कॉल करता तेव्हा हे असाइनमेंट प्रभावीपणे होते आणि ही एक असाइनमेंट असल्याने हे नेहमीच्या बाबतीत असाइनमेंटसारखेच वागते

विशेषतः तेच नियम मुटेबल आणि इंमुटेबल मूल्यांसाठी लागू होतात लक्षात ठेवा आपण म्हटलो की जेव्हा आपण x बरोबर y असे काहीतरी लिहितो जर ते इंमुटेबल असेल म्हणजे y मधील मूल्य बदलू शकत नाही तर आपण मूल्य कॉपी करतो आणि आपल्याला x मध्ये नवीन प्रत मिळते म्हणून हे इंमुटेबल असल्यास x आणि y मधील मूल्य विभक्त आहेत आणि जर ते मुटेबल असेल तर आपण म्हणालो की आपण कॉपी करत नाही आपण मूल्य सामायिक करतो म्हणजेच दोन्ही नावे मूल्याच्या समान प्रतला सूचित करतील म्हणून एकामध्ये बदल केल्यास दुसर्यामध्ये देखील बदल होईल हे लिस्टसारख्या मुटेबल गोष्टींसह घडते आमच्या बाबतीत कॉलिंग पॉइंटवर इंमुटेबल मूल्यांवर परिणाम होणार नाही आणि मुटेबल मूल्यांवर परिणाम होईल जणू काही आपण कॉलिंग फंक्शनमधील एक्सप्रेशन किंवा नावाची असाइनमेंट करत आहोत फंक्शनमधील नावाला कॉलिंग पॉइंट करतो तर फंक्शनने त्या नावात बदल केल्यास जर ते इंमुटेबल मूल्य असेल तर येथे काहीही होणार नाही जर ते मुटेबल मूल्य असेल तर काहीतरी होईल तर हा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी येथे एक साधे फंक्शन दिले आहे या फंक्शनचा उद्देश यादी अपडेट करणे आहे म्हणून मी तुम्हाला एक यादी देतो ज्याला या फंक्शनमध्ये 1 म्हटले जाते आणि मी तुम्हाला एक स्थान देतो जे i आहे आणि मला काय करायचे आहे ते म्हणजे जे काही आहे ते मला नवीन व्हॅल्यूने बदलायचे आहे त्यामुळे मला तीन अर्ग्युमेण्ट मिळतात l एक सूची आहे आणि नंतर i ही स्थितीची अनुक्रमणिका आहे आणि शेवटी v हे मूल्य बदलले जाणार आहे तर आपण काय करू प्रथम इंडेक्स हे व्हॅलिड इंडेक्स आहे का हे तपासा आपण तपासतो की ते 0 आणि l वजा 1 च्या दरम्यान आहे म्हणून ते 0 च्या बरोबरीचे आहे आणि ते l च्या लांबीपेक्षा कमी आहे तसे असल्यास आपण जे करतो ते फक्त i च्या l च्या बदल्यात आपल्याला मिळालेल्या v मूल्याने बदलतो आणि अपडेट यशस्वी झाल्याचे सूचित करण्यासाठी ट्रू रिटर्न करतो आता जर i या रेंज मध्ये नसेल तर आपण अपडेट करू शकत नाही म्हणून फाल्स रिटर्न करा असे म्हणायचे आहे की अपडेट झाले नाही आणि जो कोड कॉल करत आहे ती व्यक्ती समजू शकते की काहीतरी चूक झाली आहे आणि संभाव्यत काय चूक झाली आहे हे इंडेक्स व्हॅलिड रेंज मध्ये नव्हते परंतु केवळ इंमुटेबल मूल्यांसह काय होते हे स्पष्ट करण्यासाठी या प्रकरणात आपण v हे मूल्य v अधिक 1 असण्याचे कोणतेही कारण नसताना देखील अपडेट करत आहोत म्हणून लक्षात ठेवा की येथे ठेवण्यासाठी v हे मूल्य पास केले जात आहे आणि आपण हे सामान्यपणे गृहीत धरत आहोत v एक इंमुटेबल मूल्य असेल आपण आता कॉल करतो असे गृहीत धरूया 3 11 12 संख्यांची यादी सेट केली जाते आणि नंतर आपल्याला या 12 ची जागा 8 ने बदल करायची आहे म्हणून फक्त अर्ग्युमेण्टच्या फायद्यासाठी आपण प्रथम 8 नावाचे एक नवीन नाव z सेट करतो आणि आपण म्हणतो की यादी n s 2 स्थानावर अपडेट करा म्हणून लक्षात ठेवा की पोझिशन्स 0 1 2 आहेत म्हणून z च्या मूल्यानुसार 2 क्रमांकाची यादी अपडेट करा आणि मग आम्ही म्हणतो की तीच यादी z च्या मूल्याने 4 पोझिशनवर अपडेट करा आता आपण पाहिल्याप्रमाणे व्हॅल्यू 4 बरोबर आहेत तर हे जर अयशस्वी होईल म्हणून ते त्याऐवजी येथे जाईल हे कार्य करणार नाही म्हणून ते येथे जाईल आणि कोडच्या आत काय होईल ते म्हणजे v ची इन्क्रिमेंट होईल आता v z वरून कॉपी केली गेली आहे प्रश्न असा आहे की z चे काय होते तर ही चार विधाने कार्यान्वित केल्यावर तुम्हाला अपेक्षित असेल त्याप्रमाणे या अपडेटच्या यशस्वीतेमुळे z ची व्हॅल्यू पोझिशन 2 च्या यादीमध्ये कॉपी केली जाते आणि म्हणून आपल्याला 12 ऐवजी 8 व्हॅल्यू मिळेल ज्याने आपण सुरुवात केली दुसरीकडे जर आपण हे विधान कार्यान्वित केले तर हे एक इंमुटेबल मूल्य असल्यामुळे फंक्शनमधील v मधील बदलाचा z वर अजिबात परिणाम होत नाही v हे 8 ते 9 पर्यंत वाढविले गेले असले तरी z हे 8 राहते हे फक्त स्पष्ट करण्यासाठी आहे की जर आपण पॅरामीटर पास केले तर पॅरामीटरद्वारे मुटेबल मूल्य फंक्शनमध्ये अपडेट केले जाऊ शकते आणि याला कधीकधी साइड इफेक्ट म्हणतात त्यामुळे फंक्शनचा इतर प्रोग्राममधील मूल्यावर परिणाम होतो म्हणून याला साइड इफेक्ट म्हणतात जर मूल्य मुटेबल असेल तर एक दुष्परिणाम होऊ शकतो परंतु जर मूल्य इंमुटेबल असेल तर आपण प्रोग्राममध्ये काहीही केले तरीही मूल्य बदलत नाही आता या फंक्शनबद्दल लक्षात ठेवण्यासारखे आणखी काही मुद्दे आहेत जे फक्त स्पष्ट करण्यासाठी आहेत एक म्हणजे येथे दोन रिटर्न स्टेटमेंट आहेत रिटर्न ट्रू किंवा रिटर्न फॉल्स कल्पना अशी आहे की ते कॉलिंग फंक्शनला सूचित करतात की अपडेट यशस्वी झाले की नाही त्यामुळे आदर्शपणे तुम्ही असे काहीतरी म्हणायला हवे होते की रिझल्ट इक्वल टू अपडेट आणि नंतर अपडेट केल्यानंतर रिझल्ट ट्रू किंवा फॉल्स आहे ते तपासा लक्षात ठेवा अपडेट हे लिस्ट व्हॅलिड आहे की नाही यावर अवलंबून लिस्ट अपडेट करेल किंवा अपडेट करणार नाही आणि ते अपडेट यशस्वी झाले की नाही यावर अवलंबून ते ट्रू किंवा फॉल्स रिटर्न करेल म्हणून जे काही रिटर्न केले जाते त्याचे मूल्य तपासून आपण तपासू शकतो की आपण इच्छित कार्य अपडेट केले की नाही हे असे काहीतरी आहे ज्याची आपल्याला अपेक्षा आहे परंतु आपण ते केले नाही म्हणून हे फक्त स्पष्ट करण्यासाठी आहे की रिटर्न व्हॅल्यू असू शकते परंतु फंक्शन प्रत्यक्षात काही मुटेबल मूल्य अपडेट करेल अशी कल्पना असू शकते त्यामुळे हे कार्य फंक्शनच्या आत केले जाते ते काय परत करेल याची आपल्याला पर्वा नाही रिटर्न व्हॅल्यू असूनही तुम्ही ते वापरण्यास बांधील नसले तरी तुम्ही फंक्शनला वेगळे स्टेटमेंट म्हणून कॉल करू शकता जसे आपण येथे केले आहे की ते असाइनमेंटचा भाग असणे आवश्यक नाही दुसरी गोष्ट अशी आहे की यामुळे अशी फंक्शन्स असू शकतात जी काहीही उपयुक्त रिटर्न करत नाहीत एक सामान्य उदाहरण हे फंक्शन असेल जे फक्त एरर दाखवते किंवा तुमचा कोड काय करत आहे हे समजून घेण्यासाठी काही इतर सूचक गोष्टी दाखवते आता असे फंक्शन जसे की एखादी गोष्ट प्रदर्शित करण्यासाठी त्याला काहीही मोजावे लागत नाही किंवा काहीही रिटर्न करावे लागत नाही त्यामुळे कोणतेही रिटर्न फंक्शन असू शकत नाही तर बाय डीफॉल्ट असे होते की फंक्शन गुंतलेले असताना वरपासून खालपर्यंत इतर सर्व गोष्टींप्रमाणे कार्यान्वित होते आणि आता जर तुम्हाला त्या वेळी रिटर्न स्टेटमेंट आढळले तर फंक्शन कार्यान्वित होणे थांबते आणि तुम्ही परत जातात दुसरीकडे जर तुमची कार्यान्वित करण्यासाठी विधाने संपली जर तुम्ही शेवटच्या विधानापर्यंत पोहोचलात तर फंक्शन देखील समाप्त होईल रिटर्न स्टेटमेंट असण्यासाठी फंक्शनवर कोणतेही बंधन नाही रिटर्न स्टेटमेंट फंक्शन व्हॅल्यूची गणना करते आणि तुम्हाला काही रिझल्ट देते जे तुम्ही नंतर वापराल परंतु तुमच्याकडे अशी फंक्शन्स असू शकतात ज्यात रिटर्न व्हॅल्यू नाही अशा परिस्थितीत तुम्ही काही एम्प्टी थिंग रिटर्न करू शकता किंवा तुम्ही काहीही रिटर्न करू शकत नाही आणि सर्व काही ठीक होईल Python मधील फंक्शन्स बद्दल लक्षात घेण्याजोगा आणखी एक मुद्दा म्हणजे फंक्शनमधील नावे फंक्शनच्या बाहेरील नावांपासून विभक्त आहेत चला तर मग एक प्रकारचे खेळण्यांचे उदाहरण बघूया ज्याचा काहीही उपयोग नाही आपल्याकडे एक फंक्शन आहे ज्याला आपण स्टुपिड म्हणतो जे मूलत एक अर्ग्युमेण्ट घेते आणि ते परत करते त्यामुळे ते काहीही करत नाही पण ते जे काही करते ते म्हणजे 17 हे नाव n कोणत्याही कारणाशिवाय सेट करते आता समजा बाहेरील प्रोग्राममध्ये एक स्टेटमेंट आहे ज्याने n ला 7 ची व्हॅल्यू दिली आहे आणि नंतर आपण या फंक्शनला कॉल करू आता साहजिकच जर आपण 8 चा स्टुपिड म्हटल्यास v हे देखील इनपुट असेल त्यामुळे v हे 28 होईल प्रश्न असा आहे की कार्यान्वित करताना v हे 28 आहे फंक्शन अंतर्गत n हे 17 च्या बरोबरीने सेट केले आहे प्रश्न असा आहे की आपण n ला 7 सेट केले आहे मग आपण या फंक्शनला कॉल केल्यांनतर फंक्शनच्या आत n 17 आता आहे की नाही हे पाहू तर उत्तर असे आहे की n अजूनही 7 आहे आणि त्याचे कारण म्हणजे n आत आणि n बाहेरील n च्या दोन भिन्न प्रती आहेत तर फंक्शनच्या आत वापरलेले कोणतेही नाव बाहेरील नावापासून विभक्त समजले जाते बाहेरची नावे आत दिसत नाहीत आत असलेली नावे बाहेर दिसत नाहीत आता हे असे काही नाही जे तुम्ही साधारणपणे कराल कारण तुम्ही आत आणि बाहेर एकच नाव वापरल्यास गोंधळात टाकणारे आहे परंतु काहीवेळा हे वेगळे करणे उपयुक्त ठरते कारण बर्याचदा आम्ही ijk सारख्या सामान्य गोष्टी रेंज द्वारे आणि त्यासारख्या गोष्टी द्वारे वापरतो आणि जर आपल्याला i बाहेर आणि j आत वापरावे लागतील आणि ते एकमेकांशी संवाद साधणार नाहीत याची खात्री करून घ्यायची असेल तर तो त्रासदायक ठरेल ते कोणत्याही प्रकारे संवाद साधत नसल्यामुळे आपल्याला हवे तेथे i j मुक्तपणे वापरू शकतो आणि कॉलिंग फंक्शनमध्ये आधीच i किंवा j कसे आहेत याची काळजी करू शकत नाही नमूद केलेल्या गोष्टींपैकी एक म्हणजे फंक्शन इन्व्होक करण्यापूर्वी ते परिभाषित केले जाणे आवश्यक आहे आता हा थोडासा सूक्ष्म मुद्दा आहे तर आपण त्याकडे थोडे अधिक पाहू लक्षात ठेवा की पायथन प्रोग्राम इंटरप्रिटरद्वारे वरपासून खालपर्यंत वाचला जातो जेव्हा पायथन प्रोग्राम वाचला जातो तेव्हा तो f ची व्याख्या वाचतो परंतु ती कार्यान्वित करत नाही आणि लक्षात घ्या की f च्या या व्याख्येमध्ये g ला एक आवाहन आहे जे प्रत्यक्षात नंतर आहे पण मुद्दा असा आहे की f g ची व्याख्या वाचताना वापरली जात नाही तेव्हा फक्त हे विधान लक्षात ठेवले जाते जे कंसात आणि सुसंगत असले पाहिजे म्हणून f कॉल केल्यास हे विधान मोजले जावे म्हणून ते f कॉल करत नाही ते फक्त f परिभाषित करत आहे तर मी f ची व्याख्या करतो मग मी g परिभाषित करतो शेवटी जेव्हा मी या विधानावर आलो तेव्हा ते f ऑफ 77 काय आहे ते सांगते तर f ऑफ 77 येथे येईल आणि आपण म्हणू की f ऑफ 77 हे g ऑफ 78 शिवाय दुसरे काहीच नाही आणि ते म्हणेल की g ऑफ 78 हे 81 शिवाय दुसरे काही नाही म्हणून ते येथे येईल आणि मग शेवटी 81 मिळतील म्हणून जेव्हा मी विधान कार्यान्वित करतो तेव्हाच f हे कार्यान्वित केले जाते त्या वेळी g आधीच पाहिले गेले आहे एखादे फंक्शन सुरू करण्यापूर्वी ते परिभाषित केले जाणे आवश्यक आहे हे तथ्य नाकारत नाही की एक फंक्शन नंतर परिभाषित केलेल्या फंक्शनला कॉल करू शकते त्या व्याख्येनंतरच हे फंक्शन वापर करू शकते त्यामुळे हा क्रम ठीक आहे समजा आपण हा क्रम वेगळ्या पद्धतीने पुन्हा लिहिला तर आपल्याकडे f ची व्याख्या असेल तर आपल्याकडे हे विधान आहे मुळात या दोन विधानांची देवाणघेवाण केली आहे आता काय होते की जेव्हा पायथन इंटरप्रिटर या बिंदूवर या ओळीच्या खाली येईल तेव्हा तो प्रयत्न करेल आणि f ला कॉल करेल f प्रयत्न करेल आणि g ला कॉल करेल आणि g म्हणेल की मला अजून g साठी व्याख्या नाही कारण मी अजून या विधानापूर्वी गेलेलो नाही जर मी हे विधान टाकले तर g परिभाषित करण्यापूर्वी f कार्यान्वित करा आणि f ला g आवश्यक असेल तर हे विधान एरर निर्माण करेल आणि हे विधान एरर निर्माण करणार नाही आम्ही सर्व फंक्शन्स आधीच परिभाषित केल्यास ते खरोखर उपयुक्त आहे कारण फंक्शन्समधील कोणतीही डिपेंडेन्सी इंटरप्रिटरद्वारे योग्य प्रकारे सोडवले जाईल आणि आपल्याला याबद्दल काळजी करण्याची आवश्यकता नाही याउलट जर आपण फंक्शन्स आणि स्टेटमेंट्सचे हे आंतरमिश्रण केले तर आपल्याला काळजी घ्यावी लागेल की फंक्शन्स नंतरच्या गोष्टींचा संदर्भ देत नाहीत ज्या अद्याप इंटरप्रिटरद्वारे स्कॅन केल्या गेल्या नाहीत तुमच्या सर्व फंक्शनच्या व्याख्या सुरुवातीला ठेवण्याचे हे आणखी एक कारण आहे आणि त्यानंतरच तुम्ही कार्यान्वित करू इच्छित असलेली विधाने ठेवू शकता जेव्हा आपण प्रोग्रामिंगमध्ये पुढे जाऊ तेव्हा आपण अधिक मनोरंजक उदाहरणे पाहिल्यावर आपण नंतर परत येऊ अंतिम मुद्दा म्हणजे फंक्शन स्वतःला खूप चांगले कॉल करू शकते या प्रकारातील सर्वात प्रमाणिक फंक्शन यांना रिकर्सिव्ह फंक्शन्स म्हणतात हे स्वतःवर अवलंबून असलेली फंक्शन्स आहे फॅक्टोरियल फंक्शन आहे तुम्हाला आठवत असेल की n फॅक्टोरियलची व्याख्या n गुणिले n वजा 1गुणिले n वजा 2 गुणिले n ते 1 पर्यंत आहे म्हणून तुम्ही n घ्या आणि 1 पर्यंत स्वतःहून लहान असलेल्या सर्व संख्यांनी गुणाकार करा आणि व्याख्येनुसार 0 फॅक्टोरियल 1 असे परिभाषित केले आहे या व्याख्येत आपण जे निरीक्षण करतो ते असे की n उणे 1 ते 1 हा भाग प्रत्यक्षात n उणे 1 फॅक्टोरियल सारखाच आहे दुस या शब्दात n फॅक्टोरियल हे लहान फॅक्टोरियलच्या संदर्भात परिभाषित केले जाऊ शकते ते n गुणिले n वजा 1 फॅक्टोरियल आहे म्हणून हे फंक्शन करीत आहे 0 हे 1 चे बेस केस फॅक्टोरियल आहे आणि ऋण संख्यांचे फॅक्टोरियल परिभाषित केले जात नसल्यामुळे आणि आपल्याला सुरक्षित राहायचे आहे म्हणून आपण असे म्हणू शकतो की जर n हे 0 च्या बरोबरीने किंवा n कमी असेल तर 0 च्या बरोबरीने आपण 1 परत करू आपण साधारणपणे बेस केस म्हणतो या प्रकरणात कोणतेही पुढील काम न करता फॅक्टोरियल पूर्णपणे परिभाषित केले आहे आता जर n हे 0 पेक्षा बरोबरीने किंवा कमी नसेल तर n हे 0 पेक्षा मोठा असेल जर n हे 0 पेक्षा मोठा असेल तर आपण वर्तमान संख्या घेतो आणि वरील व्याख्येनुसार लहान फॅक्टोरियलने गुणाकार करतो म्हणून जर मी 3 चे फॅक्टोरियल घेतले तर याचा परिणाम 2 च्या 3 पट फॅक्टोरियल होईल ज्यामुळे हे फंक्शन पुन्हा चालू होईल आणि हे मला 1 च्या 2 पट फॅक्टोरियल देईल आणि असेच पुन्हा देईल 1 चा फॅक्टोरियल मला 0 फॅक्टोरियलचा 1 पट देईल आणि पॉइंट असा आहे की फॅक्टोरियल 0 आता संपेल आणि ते मला 1 देईल कारण ते म्हणते की अर्ग्युमेण्ट 0 पेक्षा कमी किंवा समान आहे म्हणून 1 परत करा हा 1 परत येईल आता परत या आणि येथे गुणाकार करा म्हणजे तुम्हाला 1 गुणिले 1 मिळेल म्हणून 1 गुणिले 1 येथे येईल मग हे 2 परत येईल आणि नंतर 3 गुणिले 2 हे 6 होईल फंक्शन स्वतःला खूप चांगले कॉल करू शकतात हे स्पष्ट करण्यासाठी फंक्शन अशा प्रकारे कार्यान्वित होईल आपण याबद्दल नंतर बोलू थोडक्यात तुमचा कोड तार्किक भागांमध्ये व्यवस्थित करण्याचा एक चांगला मार्ग फंक्शन्स हा आहे त्यामुळे जर तुमच्याकडे गणनेचे एकक असेल जे वारंवार आणि खूप वेळा वेगवेगळ्या संभाव्य प्रारंभिक मूल्यांसह केले जाते तर तुम्ही ते एका फंक्शनमध्ये बाजूला ठेवावे जर तुम्ही तुमचा कोड लहान फंक्शन्समध्ये विभाजित केला तर ते समजणे वाचणे आणि राखणे सोपे आहे जेव्हा आपण फंक्शनला अर्ग्युमेण्ट पास करतो तेव्हा हे नावाला व्हॅल्यू देण्यासारखे असते पास झालेली मूल्ये फंक्शनमध्ये बदलता येण्याजोगी असतील तरच अपडेट होऊ शकतात जर ती अपरिवर्तनीय असतील तर फंक्शनमधील कोणत्याही बदलाचा बाहेरील अर्ग्युमेण्टवर परिणाम होत नाही तसेच फंक्शनच्या बाहेर जे नाव आढळते तेच नाव फंक्शनमध्ये वापरल्यास फंक्शनमधील नावाचा बाहेरील नावावर कोणताही परिणाम होत नाही तर फंक्शन्सची स्थानिक कल्पना असते ज्याला आपण स्कोप म्हणतो जेथे नाव समजले आहे तेथे नावाचा स्कोप आहे म्हणून फंक्शनमधील नाव बाहेर अस्तित्वात नाही आणि त्याउलट तसेच फंक्शन्स वापरण्यापूर्वी त्यांची व्याख्या करणे आवश्यक आहे आणि तुमच्या सर्व फंक्शन व्याख्या तुमच्या प्रोग्रामच्या सुरूवातीस ढकलण्याचे हे एक चांगले कारण आहे जेणेकरुन पायथन इंटरप्रिटर त्या सर्व गोष्टी प्रत्यक्षात आणण्याआधीच करतात त्यामुळे म्युच्युअल डिपेन्डन्सी असल्यास अडचण नाही शेवटी आपण पाहिले की आपण मनोरंजक फंक्शन्स लिहू शकतो जे स्वतःला कॉल करतात आणि येत्या काही आठवड्यांमध्ये आपण याची आणखी बरीच उदाहरणे पाहू